एनहान्सिंग सॉफ्ट स्किल्स अँन्ड पर्सनॅलिटी या माझ्या कोर्समध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हे आठव्या आठवड्यातील तिसरे प्रकरण आणि पाठ क्रमांक ३८ आहे या पाठामध्ये आपण मनाचे व्यवस्थापन आणि स्मरणशक्ती यावरती लक्ष देवूया मी मागील पाठात काय शिकवले ते आपण थोडक्यात पाहू मागील व्याख्यानात आपण व्यवसाय शिष्टाचाराबद्दल माहिती घेतली त्यामध्ये व्यवसाय आणि सामाजिक परिस्थितीत एखाद्या व्यावसायिकाने कसे वागणे अपेक्षित आहे याबद्दल चर्चा केली त्यावेळी मी समजावून सांगितले की अभियंता किंवा डॉक्टरांसारख्या व्यावसायिकांनी व्यावसायिक क्षेत्रात तसेच सामाजिक परिस्थितीमध्ये विशिष्ट पद्धतीने वर्तन केले पाहिजे या संदर्भात व्यावसायिक शिष्टाचार विकसित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष पाळले पाहिजेत ते निकष पुढील प्रमाणे आहेत व्यवसाय बैठक किंवा सामाजिक कार्यक्रमात आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीची प्रथम ओळख करून देणे खूप महत्वाचे आहे तसेच सामान्य भाषेत बोलणे गंभीर चर्चेत भाग घेतल्यानंतर काहीतरी किंवा गम न चघळणे भाषणामध्ये व्यत्यय न आणणे किंवा जर काही शंका असेल तर व्यत्यय आणताना परवानगी घेणे बैठकीतील आपल्या अनुपस्थितीबद्दल आगाऊ किंवा अगोदर माहिती देणे दबाव आणला गेला तरीही काहीही अनैतिक करण्यास नकार देणे त्यामुळे दीर्घकाळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या सचोटीबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल विश्वास पटतो नौकरीतील सुरवातीचा काळ हा चाचणीचा असतो त्यामुळे काहीही अनैतिक करण्यास आपण नकार द्यावा अगोदरच्या कंपनीबद्दल किंवा बॉसबद्दल वाईट गोष्टी बोलू नका जरी आपली विवेकबुद्धी जागृत नसेल आपण मद्यपान केले असेल तेव्हा किंवा आपण तेथील नोकरी सोडली असेल तरीही आपण असे बोलू नये मुद्द्यांचे बोलणे विशेषत संप्रेषणात कोणत्याही संदिग्धतेशिवाय तंतोतंत रीतीने सभ्यपणे बोलणे आणि कायम आदरपूर्वक वागणे कार्यालयातील सहकाऱ्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध टाळणे लोकांना सार्वजनिकपणे चांगले म्हणणे आणि खाजगीमध्ये त्यांच्यावर टीका करणे असे करू नये म्हणून जर आपल्याला कोणाला रागवायचे असेल तर त्यांना आपल्या कार्यालयात खाजगीरित्या बोलवून घ्या आणि इतरांच्या समोर तुम्ही टीका टिप्पण्या करू नका परंतु आपल्याला कोणाचे कौतुक करायचे असल्यास त्यांची प्रशंसा सार्वजनिकपणे करा या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केल्यावर मी काही मनोरंजक कोटस सांगितले त्यामध्ये चांगल्या शिष्टाचारांचा अंगीकार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांची आवड निर्माण करणे देखील आवश्यक आहे यावर भर दिला होता तर असे नाही की एक दिवसामध्ये एका रात्रीत एक व्हिडिओ पाहुन आपण हे सर्व शिकाल आपण निरीक्षण करणे आवश्यक आहे हे शिष्टाचार विकसित करण्यासाठी आपण स्वतला या गोष्टी शिकवणे आवश्यक आहे मग या गोष्टी आपला एक अविभाज्य भाग बनतील आणि हळूहळू लोक आपल्याला उत्कृष्ट शिष्टाचार असलेले व्यावसायिक म्हणून ओळखतील तर या विचाराने आपण मागील पाठ संपवला या पाठाची सुरूवात मनाच्या एका मनोरंजक पैलूने करूया तो म्हणजे मनाची शक्ती जॉन मिल्टनच्या मते म्हणजे "मन त्याच्या स्वतच्या जागी राहून ते स्वतःच नरकाचा स्वर्ग आणि स्वर्गाचा नरक करू शकते " "The mind in its own place and in itself can make a Heaven of Hell a Hell of Heaven " तर त्याला काय म्हणायचे आहे याचा अर्थ असा होतो की मन जरी एकाच ठिकाणी असले म्हणजे त्याला दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही तरीही ते नरकाचा स्वर्ग आणि स्वर्गाचा नरक बनवू शकते त्यामुळे नरक किंवा स्वर्ग या कल्पना मनाच्या बाहेर नसतात तर त्या मनामध्येच असतात त्यामुळे नरकातून स्वर्ग किंवा स्वर्गातून नरक निर्माण करण्याची क्षमता त्यामध्ये असते त्याचप्रमाणे अब्राहम लिंकन म्हणतात की "बहुतेक लोक तेवढेच आनंदी असतात जेवढे त्यांचे मन तयार असते " तर हे विचार एकसारखेच आहेत मानवी मनामध्ये आनंद किंवा दुःख निर्माण करण्याची क्षमता असते तर आपले मन सुधारणे त्याचे संयोजन करणे चॅनेलाइज करणे या सगळ्या गोष्टी मनाला शक्तीशाली बनवतात जर मन विखुरलेले असेल तर ते विखुरलेले गोंधळलेले विचार तयार करते आणि लवकर थकते तर ते विखुरले जाते गोंधळते आणि असे होण्यासाठी बर्याच गोष्टी बरेच पर्याय कारणीभूत असतात मग त्याचा परिणाम म्हणून ते लवकर थकते त्याची ऊर्जा कमी होते दुसरीकडे एकाग्र मन हे सूर्योदया सारखे असते त्याच्यामध्ये प्रचंड उर्जा असते म्हणून जेव्हा आपण आपले सर्व विचार संघटीत करता तेव्हा ते एकत्र येतात आणि एकाग्र मन आपण निवडलेल्या एका महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि त्यानंतर आपण सध्या आहात त्यापेक्षा चांगले आणि आनंदी व्यक्ती होता तर यशस्वी होण्यासाठी आपल्या मनाची शक्ती वापरणे हे गुपित आहे आता आपण प्रश्न विचाराल की सर्वकाळ आपण मन एकाग्र करू शकतो का तथापि आता आपण प्रथम हे समजून घेतले पाहिजे की मन चंचल असते ते खूप लवकर बदलते ते खूप गतीशील असते आणि त्यामुळे सहजगत्या आपण आपल्या विचारांवर नेहमी नियंत्रण ठेवू शकत नाही बरेच विचार आपल्या मनात एकाच वेळी येतात आणि एका क्षणात ते बदलतात आपल्या पाच ज्ञानेंद्रीयावर बाह्यगोष्टी परिणाम करत असतात उदाहरणार्थ आपण एका अतिशय शांत भागातून प्रवास करत आहात आणि आपल्या भोवती नयन रम्य दृश्ये आहेत म्हणजे आपण ट्रेनमध्ये आहात आणि सौंदर्य स्वतः तुम्हाला कविता लिहीण्यासाठी प्रोत्साहित करतेय आपण पूर्णपणे कवितेच्या विचारांमध्ये भूतकाळातील काही सुंदर विचारांमध्ये बुडालेले आहात आता तुम्ही अनुभवत असलेल हे क्षण म्हणजेच अतिशय चांगले विचार जर तुम्हाला रस्त्यावर अचानक काही धक्कादायक गोष्ट दिसली तर त्वरीत बदलले जाऊ शकतात म्हणजेच आपण असे म्हणू की मृतदेह खात असलेला कोल्हा दिसला किंवा अचानक एखादा भीतीदायक अपघात झालेला दिसला जखमी झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त वाहताना दिसले तर या वास्तव गोष्टीने आपणास धक्का बसेल आणि मग तुमच्या डोक्यातील विचारांचा चालू होता तो प्रवाह बंद होईल आणि तुमचे मन विचलित होते म्हणून प्रत्येक वेळी आपण डोळ्यांद्वारे कानाद्वारे काही आवाज काही गाणी स्पर्शाद्वारे आणि आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे काही आपल्याला इनपुट म्हणून प्राप्त होत असते ते आपल्या मनामध्ये जाते आणि आपल्या विचारांना चिरंतन प्रवाही ठेवते त्यामुळे मनाची एकाग्रता ठेवणे आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे त्याला मार्ग दाखवणे आवश्यक आहे हे एक गुपित आहे मनाला मुक्तपणे संचार करून द्यावा असे नाही तर त्याला एका ठरवलेल्या दिशेने लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला कार्यन्वित केले पाहिजे आता आपल्याला माहित असणे आवश्यक असलेला दुसरा मनोरंजक घटक ज्या विषयी मानसोपचारतज्ञ देखील सहमत आहेत तो म्हणजे आपण केवळ आपल्या मनाच्या १० भागाचा कार्यक्षमतेने वापर करतो तर 40 भाग अकार्यक्षमतेने वापरतो आणि त्यामध्ये क्षुल्लक माहिती साठवण्यासाठी धडपड करतो आपले मन हे हार्ड डिस्कसारखे असते हार्ड डिस्कमध्ये माहित साठवण्यासाठी जागा असते त्यानंतर आपण आपल्या संगणकात देखील माहिती संग्रहित करत असतो तर आपल्याकडून काही बिगर कामाची माहिती देखील त्यामध्ये संग्रहित केली जाते त्याप्रमाणेच आपले मनदेखील जेव्हा आपण गप्पा मारत असतो काही पाहत असतो गॉसिप मधून अफवांमधून माहिती साठवत असते एखाद्या वेळी जेव्हा आपण एखादी अफवा वाचता अरे ती अभिनेत्री त्या दिग्दर्शकाबरोबर पळून गेली तर तुम्ही खरंच स्वतला विचारण्याची गरज आहे की मी या प्रकारच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत का आणि माझ्या मनामध्ये या प्रकारचे विचार लक्षात ठेवायला पाहिजेत का मनातील गोष्टी साठवण्याची जागा ही मुफ्त असते आणि त्यामध्ये आपण वाढ करू शकत नाही तर आपण क्षुल्लक माहितीने मनाचा ४० भाग व्यापतो आणि त्याला आपण अकार्यक्षम बनवत असतो आणि केवळ १० भाग प्रभावीपणे कार्यक्षम असतो तर मनाचा जवळजवळ ५० भाग न वापरल्यामुळे शिल्लक राहतो आता जर आपण हा विचार मान्य केला तर आतापर्यंत आपण जे काही मिळवले आहे ते केवळ आपल्या मनाचा १० भागाने मिळवले आहे आपण कल्पना करू शकता की जर आपण १०० मनाचा वापर करायचे ठरवले तर आपण किती गोष्टी साध्य करू शकाल तर हे करण्यासाठी आपण आपल्या मनाला फसविणे आवश्यक असते स्वयंसूचना वापरुन आपण आपल्या मनाला संमोहित करण्याची गरज असते हे करण्यासाठी आपल्याला कोणत्याही व्यावसायिकाची मदत घेण्याची आवश्यकता नाही आपण स्वतच आपला मित्र बनले तरी पुरेसे आहे आपण स्वतच आपल्या मनाशी एक विश्वासार्ह मित्र बनून बोलण्याचा प्रयत्न करा परंतू जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच बोला परंतु आपण आपल्या विचारांचे निरीक्षण करा आणि योग्य क्षणी आपल्या मनाला दिशा देण्यासाठी हस्तक्षेप करीत रहा आणि त्याला भरकटण्यापासून वाचवा उदाहरणार्थ जर तुम्ही विद्यार्थी असाल आपण नियमित क्लासला जात असाल वेळपत्रकानुसार ४८ तास आहेत आणि त्यामधील केवळ २१ झाले आहेत आणि आत्ता एक क्लास आहे आणि नंतर एक त्यानंतर अजून एक तर या त्याच त्या गोष्टी आहेत आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो त्याचा आपल्या विचारांवर प्रभाव पडतो का कंटाळवाणे वाटते का क्लासमध्ये जाण्याच्या अगोदर आपले विचार नकारात्मक होतात का तर आपल्या विचारांचे निरीक्षण करा म्हणजे जेव्हा आपण त्या व्याखानांपैकी एका नियमित व्याख्यानाला जाता तेव्हा आपल्या विचारांचे निरीक्षण करा तर कोणत्याही कार्यक्रमाला आपण जात असाल तेव्हा तिथे जाताना आपल्या विचारांचे निरीक्षण करा ते विचार आपल्या मनाला दिशा देतात त्यांची दखल घ्या खासकरून कार्यक्रमात वर्गात किंवा सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी शेवटच्या काही मिनिटांमध्ये येणाऱ्या विंचारांकडे लक्ष द्या आता जर आपल्या मनामध्ये "ओह आणखी एक कंटाळवाणा व्याख्यान " मी आज देखील तयारी केली नाही मी कसे व्यवस्थापित करू या व्याख्यानाला जाण्याचा काय उपयोग असे विचारचक्र किंवा नकारात्मक विचार व्याख्यानाला जाण्याण्यापूर्वीच यायला लागले तर मग ते तुमची उर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तथापि जर आपण सकारात्मक विचार केले तर नकारात्मक विचार बदलू शकता म्हणजेच "आज मी या व्याख्यानातून काहीतरी नवीन शिकेन आणि आज मी या व्याख्यानामध्ये काही महत्त्वाचे मुद्यांची नोंद घेईन आणि म्हणून जेव्हा तुम्ही वर्गात जाता नंतर तुम्ही विद्यार्थ्यांकडे पटकन पहा आणि तुम्ही स्वतला सांगा की आज विद्यार्थी जास्त उत्साही दिसतात शिक्षक आज पूर्ण तयारीत आहेत कदाचित हा त्यांचा आवडता विषय असेल आणि मग तुम्ही स्वतःला सांगावे की मला महत्वाचे मुद्दे लिहायचेत आणि संकल्पनेवर लक्ष द्यायचेय तर आता आपण ज्या गोष्टी पहिल्या त्या सर्व गोष्टी मनाला सांगून आपण आपल्या मनाला विश्वास ठेवण्यास या गोष्टी स्वीकारण्यास संमोहित करत आहात जरी प्रत्यक्षात परिस्थिती कदाचित नीरस कंटाळवाणी असेल परंतु आपण आपल्या मनाला असा विश्वास देवू शकता की याही परिस्थितीमधून तुम्ही खरोखर काहीतरी प्राप्त करू शकता आपण मनाला अशा प्रकारे विश्वास ठेवायला तयार केले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तेथे जे काही उत्तम आहे ते मिळवेल आणि जरी आपण नरकासारख्या परिस्थितीमध्ये असाल तरी आपण तेथून देखील स्वर्ग प्राप्त करू शकाल स्वतवर लक्ष केंद्रित करणे आणि मनाला आपल्या सुधारणेबद्दल विचार करू देणे ही स्वतच्या विकासाची गुरुकिल्ली आहे बरेच लोक स्वतवर लक्ष केंद्रित करून आपल्या सुधारणेबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मनाला इतरांकडे इतरांच्या यशाकडे लक्ष द्यायला लावतात आणि नंतर मग सर्व वेळ ते काय करत आहेत तर तो वाचत आहे काय परीक्षेची तयारी करीत आहे काय म्हणजेच इतर लोक काय करत आहेत हे तपासण्याऐवजी तुम्ही वाचत आहात का तुम्ही परीक्षेची तयारी करीत आहात का तुम्ही परीक्षेची पूर्ण ताकतीने तयारी करीत आहात का हे पाहिले पाहिजे आता या मार्गाने हे लोक काय करतात तर ते बहुतेकदा इतरांशी तुलना करतात आणि त्यांना असे वाटते की ते स्वत कमी सक्षम आहेत तर इतरांशी तुलना केल्याने नेहमीच आपण आपल्या क्षमतांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो हे मी यापूर्वीही सांगितले आहे आता आपण आपल्या लक्षात ठेवले पाहिजे की हा कोर्स आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि खरी स्पर्धा ही नेहमी स्वतबरोबर असते इतरांबरोबर नसते एका टप्यातून पुढच्या टप्यात जाण्यासाठी इतरांचे मन वापरून चालत नसते म्हणून जर आपण एका टप्प्यावर समाधानकारक उत्कृष्ट काम केले असेल तर आत्मसंतुष्ट होऊ नका स्वतला पुढच्या स्तरावर घेवून जा जेणेकरून आपण आपल्यामधील चांगल्या गोष्टी बाहेर आणू शकाल सर्व गोष्टी मनावरती अवलंबून असतात आणि त्या मिळवणे शक्य असते आपण नेहमीच स्वतला पुढच्या स्तरावर घेवून जावा आणि या मनाच्या खेळामध्ये प्रथम जिंकले पाहिजे तर हे करण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी देखील प्रभावी बनविणे आवश्यक आहे यासाठी केवळ विचार करणे नव्हे तर प्रभावी विचार करणे गरजेचे आहे कारण आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रभावी विचारांवर अवलंबून असतात बरेचदा पुरेशी माहिती नसल्याने किंवा उत्साही मनाच्या कमतरतेमुळे आपले विचार गोंधळलेले असतात कारण एकतर आपल्याला एखाद्या गोष्टीवर एकत्रितपणे विचार करण्यासाठी पर्याप्त माहिती मिळत नाही ती मिळाली तर एखादे चांगले उत्तर मिळते तेव्हा आपले मन उत्साही नसते म्हणजे ते आधीच खचून गेलेले असते त्याच्याकडे विचार करण्यासाठी उर्जा नसते अशा वेळी आपण काय करता तर मी पुढे देत असलेल्या काही सूचना प्रभावी विचारसरणी बनविण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करा सुरवातीला सर्व संबंधित तथ्ये संकलित करा आणि आपल्या मित्रांसोबत हितचिंतकांसोबत सामायिक करा आणि त्यांच्याकडून त्यावर मते घ्या विशेषत अत्यंत गंभीर परिस्थितीत किंवा जेव्हा आपली हे निवडू का ते निवडू अशी कोंडी झाली असेल त्यावेळेस आपण इतरांकडून इनपुट घ्या विश्वासू लोकांकडून सूचना घ्या पण जास्त घाईत कोणताही निर्णय घेऊ नका विशेषत आपण जर प्रतीक्षा करू शकत असाल तर प्रतीक्षा करा आपण जर गोंधळलेले असाल तर त्वरीत कोणताही प्रतिसाद देऊ नका तथ्ये लोकांची मते सूचना यांचा आपल्या मनात मिलाप होवून द्यावा तसेच आपल्याला सकाळी एखादा विचार सुचला तर त्यालाही मनामध्ये मिसळा व झोपा शांत झोप घ्या नंतर या सूचना आणि इतर गोष्टींना आपल्या अवचेतन मनामध्ये काम करू द्या आणि सकाळी नव्याने विचार करा खरं तर जेव्हा आपण सकाळी उठता तेव्हा आपल्याला काही चांगल्या व नवीन सूचना मिळू शकतात ज्या आपल्याला अगोदर मिळाल्या नव्हत्या कारण आपल्या मेंदूला थकल्यासारखं वाटत होते आता तरीही आपल्याला नवीन सूचना मिळाल्या नाहीत तर दुसरा पर्याय म्हणजे विचार करण्यासाठी मोकळी जागा निवडली पाहिजे आपण आपल्या बागेत जाऊ शकता शक्य असल्यास समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊ शकता नैसर्गिक वातावरण असेल तर तेथे किंवा जेथे गर्दी नाही किंवा कृत्रिम गोष्टी कमी आहेत तेथे जा निसर्गाबरोबर एकरूप व्हा आणि तुम्हाला काही चांगल्या सूचना मिळतील ज्या आपल्याला केवळ अरुंद जागेमध्ये बसून मिळणार नाहीत किंवा अवतीभोवती लोक असले तर आपण त्या मिळवू शकणार नाही तर या गोष्टी करून हटके थोडासा वेगळा विचार करण्याचा प्रयन्त करा आणि त्याच वेळी आपल्या अंतप्रेरणेचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या भावनांना योग्य कृतींना प्रवृत्त करायला परवानगी द्या या सर्व गोष्टी केल्यानंतर गोंधळण्यापेक्षा किंवा काही बाह्यगोष्टीचा दबाव घेण्यापेक्षा म्हणजेच अगदी जाहिराती किंवा अगदी कोणीतरी आपल्यावर दबाव आणत असेल तरीही चुकीचा निर्णय घेवू नका परंतु जर आपण आपली अंतःप्रेरणेचे ऐकले आणि योग्य कृती करण्यासाठी आपल्या चांगल्या भावनांनी प्रवृत्त केले तर सर्व ठीक होते दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की बर्याच वेळा जेव्हा आपण गोंधळात पडतो आणि लोकांना सल्ला विचारतो मग ते व्यवस्थापतज्ञ असो हितचिंतक असो मानसोपचारतज्ज्ञ असो सल्लागार असो किंवा ज्योतिषीही असो जेव्हा आपण जातो आणि विचारतो की एखादी गोष्ट योग्य आहे का ही योग्य वेळ आहे का मी हे करू का नको हे माझ्या मित्रासाठी चांगले आहे का हे माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी चांगले आहे का जेव्हा आपण बहुतेक वेळा असे प्रश्न विचारता तेव्हा ते बऱ्याच वेळेला रेटोरीकल प्रश्न असतात तर मग रेटोरीकल प्रश्न म्हणजे काय तर हे असे प्रश्न असतात ज्यांची उत्तरे त्या प्रश्नात अंगभूत असते म्हणजे प्रश्नामधेच उत्तरे असतात त्यामुळे जेव्हा आपण हे प्रश्न लोकांना विचारता तेव्हा समोरची लोक आपली मानसिकता समजतात आणि त्यांच्या लक्षात येते की सध्या आपण हे करू इच्छित आहात आणि जेव्हा आपण प्रश्न विचारता तेव्हा आपण या सर्व गोष्टी इतरांसमोर ठेवता आणि त्या गोष्टी एखादी व्यक्ती सहजपणे समजू शकते विशेषत एखादा ज्योतिषी एखादा चांगला सल्लागार किंवा एखादा माणूस तुम्हाला लगेच सांगू शकेल की आपण ही गोष्ट करायला पाहिजे कधीकधी ते प्रत्यक्षात तुमच्या पूर्वग्रहांना समर्थन देतात कधीकधी ते तुम्हाला काय हवे आहे हे स्पष्टपणे समजून देण्याचा प्रयत्न करीत असतात जसे की असे म्हटले जाते की जेव्हा आपण नाणे वरती फेकता आणि मग ते खाली पडण्यापूर्वी किंवा डोके किंवा शेपटी पैकी आपण कोणता निर्णय घ्यावा याअगोदर आपले हृदय एखाद्या गोष्टीची वाट पाहत असते जर ते डोके असेल तर आपण काय करायचे हे त्याने आधीच ठरविले असते आणि मग आपले हृदय कोणीकडे झुकायला लागलेय त्याचा कल कोणीकडे आहे यामुळे आपल्याला नक्की कशात स्वारस्य आहे हे लक्षात येते म्हणूनच टॉसिंग प्रमाणेच आपण लोकांसमोर आपल्या कल्पना प्रत्यक्षात टॉस करत असतो आणि नंतर योग्य मार्गदर्शनासाठी लोकांचा प्रतिसाद घेत असतो परंतु मला हे सांगायचे आहे की बर्याच वेळा आपण रेटोरीकल प्रश्न विचारत असतो पण जर आपण या गोष्टी स्वतःच ठरवू शकत असाल तर मग ते विचार एकत्र येवूद्या आणि मग आपली अंतःप्रेरणा त्यावर काम करेल त्यानंतर आपल्याला कुणालाही निर्णय विचारण्याची गरज पडणार नाही आणि आपण स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकाल तर प्रभावीपणे विचार करून हे करता येते आणि प्रभावी विचारांच्या बाबतीत हेच मला आपल्याला सांगायचे होते आता आपल्या मनाच्या वापराच्या दृष्टीने पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे आपले मन आणि स्मरणशक्तीमध्ये दुवा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे कारण मन आणि स्मरणशक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत एका संतुलित मनाला उत्कृष्ट स्मरणशक्तीची साथ असते म्हणून जेव्हा आपण एखाद्याने प्रभावीपणे गोष्टी संघटीत केल्यामुळे त्याचे कौतुक करतो तेव्हा आपण त्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार क्रमाने लावल्यामुळे पुनर्प्राप्त आणि नंतर पुनर्संचयित केल्यामुळे आपल्या स्मरणशक्तीला आपण किमंत देत असतो तर या गोष्टी करण्यासाठी अल्प मुदतीची स्मरणशक्ती आणि दीर्घ मुदतीची स्मरणशक्ती वापरली जाते हे संतुलित मन आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती यांच्यात अतिशय चांगला समन्वय साधून केले जाते मानवी मन आणि स्मरणशक्ती कल्पनांच्या सहयोगाने कार्य करतात आता हे फार महत्वाचे आहे की आपणास कल्पनांना जोडण्याची गरज आहे आपणास त्यांचे गट करणे आवश्यक आहे आपल्याला त्यांच्यामध्ये दुवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला त्यांचा समूह करणे आवश्यक आहे बहुतेक वेळा ही जोडणी अवचेतन स्तरावर चालते आणि ती जागरूक स्तरावर वापरले जाते त्यासाठी आपली स्मरणशक्ती प्रशिक्षित करणे आवश्यक असते परंतु सध्या आपल्या अभ्यासक्रमाचे ध्येय हे सुपर स्मरणशक्ती विकसित करणे हे नाही मी फक्त आपल्याला टिप्स देईन परंतु आपण हॅरी लोरेनच्या सिक्रेट्स ऑफ माइंड पॉवर या पुस्तकात दिलेल्या काही सूचना वाचून वापरू आणि अनुभवू शकता आणखी संदर्भासाठी मी तुम्हाला शेवटी एक पुस्तक सांगतो जर आपण सिक्रेट्स ऑफ माइंड पॉवर या पुस्तकांचा वापर केला तर असोसिएशनद्वारे पूर्णपणे वेगवेगळ्या असलेल्या वस्तू कोणत्याही अडचणीशिवाय एकत्र कशा जोडल्या जाऊ शकतात हे लक्षात ठेवता येतात म्हणून एक प्रात्यक्षिक म्हणून तो १२ शब्द देतो जे की प्रत्यक्षात एकमेकांशी संबधित नाहीत तो पुढील शब्दांचा वापर करतो पुस्तक फुल सिगारेट चष्मे चपला सुटकेस कार घड्याळ बेसबॉल पेन नेकटाय जहाज इ आता हे शब्द पूर्णपणे एकमेकांशी असंबंधित आहेत तर त्या पुस्तकामध्ये एक स्वाध्याय आहे त्यामध्ये एक शब्द दुसऱ्याबरोबर कसा जोडायचा याबाबत आपणास खूप सूचना दिल्या आहेत ते आपण कोणत्याही क्रमाने न विसरता लक्षात ठेवू शकतो एक किंवा दोन टिप्सची मी इथे चर्चा करू इच्छितो तो सुचवितो की या शब्दांना आवश्यक जोड्यांमध्ये जोडा त्यांना कोणत्याही क्रमाने लक्षात ठेवता येते म्हणजेच आपल्याला दुवा साधणे आवश्यक आहे उदाहरणार्थ पुस्तकाला फुलाबरोबर चष्माला सिगारेट बरोबर आणि चपलाला सूटकेसबरोबर एका विलक्षण आणि हास्यास्पद पद्धतीने एकत्र जोडले जावू शकते हा एक मनोरंजक भाग आहे ज्यामध्ये आपल्याला एका अत्यंत विलक्षण आणि हास्यास्पद पध्दतीने जोड्या जोडता आल्या पाहिजेत त्यांना अतार्किक आणि हास्यास्पद मार्गाने जोडले पाहिजे कारण जेव्हा सर्व काही तार्किकरित्या जोडलेले असते तेव्हा ते नीरस होते आणि मनाला आठवत नाही म्हणजेच जर ते सामान्य असेल तर आठवत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की सामान्यपणे जोडले असेल तर मनाला कंटाळवाणे वाटते तर अतार्किक मजेदार हास्यास्पद आणि असामान्य गोष्टी लक्षात राहतात उदाहरणार्थ आपण चालत जात आहात असे समजा की आपण दररोज एका रस्त्यावरून चालत जाता आणि त्या रस्त्यावर काहीही घडत नाही एके दिवशी तेथून जात असताना कोणीतरी वरून पाणी ओतले आणि आपणास धक्का बसला आणि नंतर तुम्हाला समजले की त्या दिवशी होळी आहे म्हणून कोणीतरी तुमच्यावर रंग टाकला त्या क्षणी तुम्हाला धक्का बसला लोक हसले कारण त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवले आणि नंतर आपण देखील हसला आणि आपण देखील त्यांच्याबरोबर रंग खेळायला सुरुवात केली हा क्षण आपल्या सहजपणे लक्षात राहतो कारण या रोडवरून आपण शेकडो वेळा गेलात पण अशा प्रकारची अतार्किक आणि मजेदार घटना कधीच घडली नव्हती तर कोणतीही मजेदार गोष्ट कोणतीही असामान्य गोष्ट लक्षात राहते आणि ती मनामध्ये कायम राहते लेखकाने काही उदाहरणे दिली आहेत त्याने सुमारे बारा उदाहरणे दिली आहेत आपण एक किंवा दोन उदाहरणे पाहूया सुरुवातीला पुस्तक आणि फुल यांचे उदाहरण पाहू आपण कल्पना करा की फुल पुस्तक वाचत आहे किंवा फुलांऐवजी बागेत पुस्तके वाढत आहे अशी आपण कल्पना करा आपण याच्याविषयी विचार करा आणि महत्वाचे म्हणजे आपण आपले डोळे बंद करून मनातल्या मनात अशी कल्पना केली पाहिजे म्हणजे फूल पुस्तक वाचत आहे तर आपण एका मोठ्या फुलाची कल्पना करा त्याच्या हातात पुस्तक आहे आणि ते पुस्तक वाचत आहे आता एकदा तुम्ही अशी कल्पना केली आणि मनामध्ये संग्रहित केले तर तुम्हाला ते दोन्ही लक्षात राहील मग आपण असे पहा की ते फुल पुस्तक वाचत असताना सिगारेट पीत आहे तर्कशास्त्रानुसार विचार करू नका म्हणजे फुल कसे सिगारेट पिवू शकते आपल्याला फक्त एका शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडायचे आहे आणि एकदा तुमच्या ते लक्षात राहिले की नंतर पुढच्या शब्दाकडे जायचे आणि त्याला सिगारेट बरोबर जोडायचे आता सिगारेटने चष्मा घातला आहे आता पुन्हा तर्कशास्त्रने विचार करू नका शक्य तितक्या मजेदार बनवा अजून एक शब्द जोडत रहा नंतर एक साखळी तयार करा प्रत्येक साखळी मध्ये एक मजेदार विचार एका मजेदार प्रतिमा जोडायची आणि नंतर आपल्या स्मरणशक्तीला हे सर्व आठवण्यासाठी प्रशिक्षित करा त्यामुळे कमी श्रम करावे लागतील आता संख्या कशा लक्षात ठेवायच्या किंवा संख्यांना प्रतिमा कशा जोडायच्या याबद्दलची लोरेन आणि इतरांनी सूचित केलेली अन्य तंत्र पाहूया हे करताना आपण किंचित वेगळ्या मार्गाने सांगू शकता किंवा चित्राबरोबर संख्यांना जोडू शकता चला तर एक उदाहरण पटकन पाहूया उदाहरणार्थ जर आपल्याला एक ही संख्या लक्षात ठेवायची असेल तर एक सारखी दिसणारी वस्तू आपण लक्षात ठेवली पाहिजे उदाहरणार्थ छत्री किंवा सिगारेट किंवा खडूचा तुकडा किंवा पेन पेन्सिल जेणेकरून आपण एखादी गोष्ट पुन्हा आठवू शकू दोन आपण दोन ही संख्या आपले डोळे किंवा दोन पाने किंवा कोणतीही गोष्ट ज्यामुळे दोन ही संख्या पटकन लक्षात येईल ती घेवू शकता म्हणजे मी देत असलेली उदाहरणे पाहण्याची तुम्हाला गरज नाही तर तीन या संख्याच्या बाबतीत तीन डोळ्यांचा नारळ किंवा तीन डोळे असलेले भगवान शिव किंवा कोणतीही गोष्ट ज्यामुळे तीन ही संख्या पटकन लक्षात येईल ती घेवू शकता चारसाठी खुर्ची कारण त्याचे चार पाय आहेत कार चार चाके आणि कोणतीही गोष्ट जी आपल्याला चार ही संख्या लक्षात ठेवायल मदत करेल पाचसाठी फाइव्ह स्टार तर अशाप्रकारे संख्या किंवा क्रम लक्षात ठेवण्यासाठी प्रथम आपण दुवा म्हणून विशिष्ट वस्तूचा वापर करावा आपली इच्छा असेल तर आपण १०० नंबर पर्यंत जाऊ शकता परंतु आपण संख्यांबरोबर दुवा साधणार्या किमान २० पर्यंत वस्तू शोधू शकता आणि आपण हे नंबर लक्षात ठेवू शकाल समजा आपल्याला १२ ही संख्या लक्षात ठेवायची आहे तर १२ ही तारीख आपण घेवू शकतो परंतू आपण नेहमी तारखा विसरतो मग आपण बारा ही तारीख कशी लक्षात ठेवणार उदाहरणार्थ १२ लक्षात ठेवण्यासाठी आपल्या डोळ्याच्या मध्यभागी एक पेन्सिल धरली आहे अशी कल्पना करा किंवा कोणीतरी पेन्सिल पकडली आहे अशी कल्पना करा एक १ पेन्सिल आणि दोन २ डोळे तर आपण या प्रतिमेची कल्पना केल्यावर आणि ती पुन्हा आठवल्यावर १२ ही संख्या तुम्ही विसरणार नाही आता आपणा ५१ या संख्येसाठी आपल्या मनाला आदेश देवूयात तर ती संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण पाच या संख्येसाठी ५ स्टार ठरवलेले आहे आणि एक या संख्येला सिगारेट जोडलेली आहे त्यामुळे दोन्ही मिळून ते आता ५ स्टार सिगारेट होईल किंवा ५ स्टारच्या हातामध्ये छत्री आहे असे दिसेल तर आपण त्याला अगदी एका कार्टूनप्रमाणे किंवा क्लिपआर्ट सारखे बनवू शकता आपण कल्पना करू शकता की ५ स्टारने मजेदारपणे एक छत्री धरली आहे तर आपण ५ हे स्टारसाठी आणि छत्री १ साठी लक्षात ठेवू शकाल आणि आपण ५१ हि संख्या कधीही विसरणार नाही त्यामुळे हे मनाचे सोपे खेळ आहेत जे आपण असोसियेशनने खेळू शकता आपल्या स्मरणशक्तीचे व्यवस्थापन त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने मनाने प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आपण अधिक मनोरंजक टिप्स पाहणार आहोत आणि त्या आपले व्यक्तिमत्त्व अधिक चांगले आणि आनंदी बनवण्यास मदत करतात आता मी समारोप करण्यापूर्वी मी तुम्हाला स्वातंत्र्य आणि शिक्षणाविषयी दोन मनोरंजक कोटेशन विचार करण्यासाठी देवू इच्छित आहे स्वातंत्र्य म्हणजे काय "जर एखाद्या व्यक्तीने जेवढे सांगितले आहे तेवढेच काम केले तर तो गुलाम असतो " म्हणजे समजा नोकरीमध्ये तुम्हाला ९ ते ५ काम करणे आवश्यक आहे तर आपण केवळ नऊ ते पाच काम केले किंवा आपल्यातील काहीजन ४३० लाच काम संपवतील म्हणजे जेवढे आवश्यक आहे तेवढेच काम करतील याचा अर्थ असा की आपण फक्त परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे तेवढाच अभ्यासक्रम वाचला आहे रॉबर्टसनच्या A Robertson मते आपण फक्त आपल्याला दिले आहे तेवढेच काम केले किंवा ज्या कामाला आपण बांधील आहात तेवढेच केले तर आपण गुलाम असतो फक्त तेवढेच करा म्हणून बाहेरून तुम्हाला कोण प्रतिबंधित करत असते का तर यामुळे आपण गुलाम होता "ज्या क्षणी तुम्ही त्यातून बाहेर येता तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता " ज्या क्षणी आपण त्यातून बाहेर येता अभ्यासक्रमाच्या बाहेर येता काहीतरी अधिक करता किंवा वाचता आपल्यावर लादलेल्या वेळेच्या बाहेर येता काहीतरी अतिरिक्त करता काहीतरी आगाऊ करता तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता कोणीही तुम्हाला प्रतिबंधित करू शकत नाही कोणीही तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही म्हणून कमी काम केल्याने आपल्याकडून जे कमीत कमी अपेक्षित आहे तेवढेच केल्याने आपणास स्वातंत्र्य वाटत नाही तर अधिक शिकल्यामुळे आपल्याकडून जे गरजेचे आहे त्याच्यापेक्षा अधिक काम केल्यामुळे आपल्याला स्वतंत्र मिळते दुसरे कोट शिकण्याशी संबधीत आहे स्वतला स्वतंत्र करण्यासाठी आपण सतत शिकत राहणे गरजेचे आहे नाइट डनलॅप म्हणतो "हे जास्त अतिशयोक्तीचे होणार नाही की आपण फक्त शिकण्यासाठीच जिवंत असतो " तर तो म्हणतो की मी अतिशयोक्ती करत नाही पण आपण केवळ शिकण्यासाठीच जिवंत असतो आणि उर्वरित आयुष्य म्हणजे व्यवहारात चालू असलेल्या किंवा पूर्वी ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या करत राहणे तर जीवनात जे काही शिल्लक राहिलेलं असते ते आपण पूर्वी शिकलेल्या गोष्टींवर आधारित असते "आपण जीवन जगू लागताच आपण शिकण्यास सुरवात करतो म्हणूनच जिवंत असणे आणि शिकणे ही एकत्रितपणे घडणारी प्रक्रिया आहे बहुधा शिकण्याच्या प्रक्रियेची सुरुवात जन्माच्या अगोदरच होते जेव्हा आपण मृत्यूच्या साफळ्यात अडकतो तेव्हाच आपले शिकणे थांबते " म्हणजे जेव्हा मृत्यू आपल्याकडे येतो तेव्हाच आपण शिकणे थांबवतो म्हणून मृत्यू येईपर्यंत आपण शिकत रहा आपण सुधारत रहा आपण आपला विकास करत रहा तर हे फिक्स्ड माइंडसेट आहे जे असा विचार करते की अभ्यासक्रमात जे काही दिले जाते ते केले म्हणजे किंवा जेव्हा प्रमाणपत्र मिळते तेव्हा शिकणे पूर्ण होते परंतु सक्रिय शिक्षण अभ्यासक्रम संपल्यानंतर सुरू होते आणि ते निरंतर चालत राहते तर या गोष्टीसह आपण कायम शिकत रहा शिकत रहाल अशी इच्छा बाळगतो कायम शिकत रहा आणि आयुष्य असेपर्यंत शिकत रहा पुढील दोन पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर करा पहिले डेव्हिड थॉमस याचे इम्पृव्हिंग युवर मेमरी आणि दुसरे हॅरी लॉरेनचे सिक्रेट्स ऑफ माइंड पॉवर आहे ज्याच्याविषयी मी तुमच्याशी चर्चा करताना अगोदर सांगितले आहेच ही दोन पुस्तके खरोखर चमत्कार करू शकतात आणि आपल्या स्मरणशक्तीमध्ये सुधारणा करू शकतात कारण पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे अतिशय महत्वाचे साधन आहे तर यासह मी तुमची रजा घेतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपला दिवस खूप छान जावो